तर या आठवड्यात आम्ही लो उर्जा डिझाइनवरील काही चर्चेसह प्रारंभ करणार आहोत आपल्याला माहित आहे की सद्य काळातील परिस्थितीत लो उर्जासाठी सर्किटची रचना करणे खूप महत्वाचे झाले आहे आणि व्हीएलएसआय चीपच्या डिझाइनच्या पध्दतीवर आणि विशेषत व्हीएलएसआय चिप्सच्या तथाकथित बॅक एंड डिझाइनवर फिजिकल डिझाइन प्रक्रियेवरही याचा परिणाम होतो आज ज्या प्रकारे ते काही टेक्निक आणि काही नियम पूर्ण करतात आपण असे म्हणू शकता की डिझाइनचे नियम डिझाइनच्या विविध टप्प्यात समाविष्ट केले गेले आहेत जेणेकरून अंतिम प्रॉडक्ट चिप लो उर्जा वापरते तर आज आमच्या चर्चेचा विषय आहे लो पॉवर व्हीएलएसआय डिझाइन म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे वीज वापर हे एक मोठे आव्हान आहे कदाचित आधुनिक काळातील व्हीएलएसआय डिझाइनमधील सर्वात महत्वाचे आव्हान आहे जे कामगिरीला सेकंडरी लेवलवर आणत आहे मुख्य कारण असे आहे की आपण आज वापरत असलेली जवळपास सर्व डिव्हाइस ती निसर्गात पोर्टेबल आहेत अर्थातच आमच्या टेबलावर बसणारे डेस्कटॉप हे पोर्टेबल डिव्हाइस सर्व बॅटरी उर्जेवर चालते आपण आमच्या मोबाइल फोनचा आमच्या लॅपटॉपचा आमचा टॅब असलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा ही अशी रिसोर्सेस आहेत जी आपण वापरतो त्या सर्वांमध्ये त्याच्या आत बनलेल्या बॅटरीमधून उर्जा मिळते म्हणूनच जर आपण या उपकरणांमध्ये एम्बेड केलेले सर्किट डिझाइन करू शकत असाल तर आपण जे काही म्हणाल ते लो उर्जा किंवा उर्जा वापरतात जेणेकरुन उपकरणांच्या बॅटरीचे आयुष्य वाढत जाते जे वापरकर्त्यांच्या दृष्टीकोनातून अत्यंत डिझायरबल आहे तर बर्याच वर्षांमध्ये प्रस्तावित केलेली अनेक कामे आणि स्ट्रॅटेजी आहेत जे वीज वापर कमी करण्याचा प्रयत्न करतात तर आम्ही कधीकधी असे म्हणतो की आम्ही डिझाइन प्रक्रियेमध्ये फोर्थ डायमेंशन जोडला आहे इतर 3 डायमेंशन काय आहेत ते आपण पाहू या आपण पहा की हे एक वैशिष्ट्यपूर्ण चित्र आहे जे काही पाठ्यपुस्तकांमध्ये बर्याच ठिकाणी आढळेल परंपरेने या 70 आणि 80 च्या दशकात क्षेत्र आणि डीले हे सर्वात महत्वाचे पॅरामीटरस होते म्हणूनच जेव्हा एखाद्याने सर्किट डिझाइन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चिप वर सिलिकॉन मजल्यावरील माझ्या सर्किट्सने किती कमी क्षेत्र व्यापलेले आहे आणि जास्तीत जास्त वेग किती आहे यावर प्राथमिक भर होता म्हणून आम्ही डीले कमी करण्याचा प्रयत्न करतो आता बहुतेकदा हे क्षेत्र आणि डीले परस्पर विरोधी असतात तर गुणवत्तेची काही विशिष्ट आकृती प्रस्तावित आणि वापरली गेली त्यापैकी एक क्षेत्र आणि डीले स्क्वेअर डी स्क्वेअरचे प्रॉडक्ट होते तर अशा मॅट्रिक्सची संख्या आहे जी तुम्ही वापरली आणि प्रोपोज्ड केली तर आपल्याकडे गुणवत्तेचा आकडा असू शकतो परंतु जसजसे सर्किट्स अधिकाधिक कॉम्प्लेक्स होऊ लागल्या तेव्हा जे घडले ते म्हणजे आपण क्षेत्र आणि डीले हे केवळ पॅरामीटरस नव्हते आता चिप तयार झाल्यानंतर डिझाइनर्सचे एक अत्यंत महत्त्वाचे वर्क म्हणजे आपण असे म्हणू शकता की चिपमध्ये कोणतेही फॅब्रिकेशन डेफेक्टस नसतात याची खात्री करण्यासाठी टेस्ट इंजिनयर्स होते तर चिपला टेस्ट प्रक्रियेमधून जाण्याची आवश्यकता आहे एका चिपमध्ये अधिक कॉम्प्लेक्सता वाढते चाचणीचे वर्क अधिकाधिक कठीण होते तर यापूर्वी चर्चा झालेल्या टेस्टाबिलिटी टेक्निक साठी डिझाइनसारखे काही डिझाइन नियम असले पाहिजेत त्यास डिझाइन प्रक्रियेतच इनकॉर्पोरेट किंवा एम्बेड केले जावे म्हणूनच आम्ही जे काही सर्किट डिझाइन करतो ते सहजपणे टेस्ट घेता येतील तर म्हणूनच आम्ही म्हणतो की 80 आणि 90 च्या दशकात या आकृत्यातील टेस्टची ही तिसऱ्या ऍक्सिसच्या चित्रात आली होती परंतु आता २००० नंतर बॅटरीवर चालणारा मोबाईल डिव्हाइस पोर्टेबल उपकरणांची उर्जा आणि एक महत्त्वाची वस्तू या डिझाइन स्पेसमधील चौथे पॅरामीटर बनली आहे तर केवळ क्षेत्र डीले आणि टेस्ट या विषयावर नाही तर आपणास उर्जा वापराच्या समस्येवर देखील लक्ष द्यावे लागेल तर आपण काही शब्दावली पाहू तर आजच्या टेक्नोलॉजी मध्ये सामान्यत सीएमओएस टेक्नोलॉजीचा वापर करून चिप तयार केली जाते म्हणून आम्ही म्हणतो की जेव्हा वीज पुरवठा चालू असतो तेव्हा करेन्ट वाहून जातो त्याला आपण व्हीडीडीला म्हणतो जे ग्राउंड ला असते तर व्होल्टेज स्त्रोतावरून पॉवर काढली गेली आणि या सौर्सचा अर्थ असा आहे की या प्रवाहांचे सौर्स भिन्न असू शकतात हे आपण नंतर पाहू परंतु आम्ही पॉवर कसे मोजतो ते पाहू तर मी हे स्पष्टपणे सांगत आहे तर आम्ही इन्स्टंटनेअस पॉवर आणि ऍव्हरेज पॉवर दरम्यान फरक करतो तर त्यांची व्याख्या कशी केली जाते पहा इन्स्टंटनेअस पॉवर करेन्ट आणि व्होल्टेजच्या उत्पादनाने सहज परिभाषित केली जाते सध्या व्हीडीडीपासून ग्राउंडकडे वाहणारे आम्ही त्याला आयडीडी म्हणतो हे व्होल्टेज व्हीडीडीने गुणाकार केलेल्या वेळेचे कार्य आहे आता इन्स्टंटनेअस पॉवर आम्हाला आपली बॅटरी किती ड्रेन होत आहे याचा एक स्पष्ट चित्र देत नाही कारण असे घडते की कधीकधी इन्स्टंटनेअस पॉवर खूप जास्त असते परंतु दीर्घ कालावधीत आम्ही खूप कमी उर्जा वापरत असतो म्हणजे आपला करेन्ट खूप कमी आहे तर काही प्रकारचे अव्हरेज अधिक अर्थपूर्ण आहे एखाद्या विशिष्ट वेळी काढलेल्या पॉवर ऐवजी आपण उर्जेबद्दल बोलतो मग उर्जेची व्याख्या कशी केली जाते म्हणून लवकरच मी या टर्मिनॉलॉजी ग्राफिकरित्या स्पष्ट करतो ही ऊर्जा ठराविक कालावधीसाठी इन्स्टंटनेअस पॉवरचे अविभाज्य म्हणून परिभाषित केली गेली आहे त्याला कॅपिटल टी म्हणा 0 ते टी एकत्रितता ऊर्जा म्हणून परिभाषित केल्या गेलेल्या इन्स्टंटनेअस पॉवरचे बेरीज काय आहे आपण परिभाषित कसे करणार आणि नक्कीच आपण या उर्जाची वेळ कालावधी टी मध्ये मोजू म्हणून जर आपण अव्हरेज मोजली तर या ईला टीद्वारे विभाजित केले तर आपल्याला अव्हरेज पॉवर मिळेल तर सामान्यत जेव्हा आपण एखाद्या सर्किट किंवा डिव्हाइस किंवा चिपच्या उर्जा वापराचे इव्हॅल्युएशन करतो तेव्हा आपण उर्जा किंवा अव्हरेज उर्जाबद्दल बोलतो आता या 3 गोष्टी कशा संबंधित आहेत त्या आकृतीच्या सहाय्याने पाहूया तर ठराविक आकृती दाखवू हा ऍक्सेस टाईम आहे आणि येथे आम्ही इन्स्टंटनेअस पॉवर वापरतो म्हणजे करेन्ट आणि व्होल्टेजचे उत्पादन समजा P ची व्हॅल्यू वेळानुसार बदलते असे समजू तर वेळ 0 आणि कॅपिटल टी दरम्यानची शक्ती मोजण्यात आम्हाला इंटरेस्ट आहे आता फक्त डेफिनेशन आठवत आहोत T च्या विशिष्ट व्हॅल्यूसाठी आपण हे सांगू या तर येथे पी टी चे कॉरस्पॉन्डिन्ग व्हॅल्यू काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर या विशिष्ट वेळी इन्स्टंटनेअस पॉवर आयपी इन्स्टंटनेअस पॉवरची व्हॅल्यू आहे आत्ता मला ऊर्जेची कॅल्क्युलेशन करायची आहे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे उर्जा ही पी टी चे 0 पासून कॅपिटल टी पर्यंत अविभाज्य आहे तर अविभाज्याचे भौतिक अर्थ काय आहे इंटिग्रल म्हणजे कर्व मधील क्षेत्र हे एकूण क्षेत्र कर्व मधील आहे हे उर्जा म्हणून डिफाइन केले गेले आहे ते 0 आणि टी दरम्यान अविभाज्य पीटी डीटी आहे आता जर आपण या वेळी फक्त अव्हरेज उर्जा घेतली तर पी टी ऊर्जा भिन्न आहे तर शक्यतो अव्हरेज येथे कुठेतरी असेल आपण सरळ रेषा म्हणून दर्शवा तर हे आपल्याला अव्हरेज पॉवर Pavg देईल आता मी म्हटल्याप्रमाणे या वेळी टी बरोबर उर्जा विभाजन करुन पी अव्हरेजची गणना केली जाऊ शकते तर आम्हाला समजले की ही पी अव्हरेज ही लेवल आहे म्हणजेच या आयताची उर्जा आणि उर्जा एकूण क्षेत्रफळ रुंदी आणि रुंदीने गुणाकार केलेली उंची ही कॅपिटल टी आहे म्हणून जर आम्ही या भागास कॅपिटलने टी विभाजित केले तर आपणास ही उंची मिळेल याचा अर्थ पी एव्हरेज तर डायग्राम मध्ये मी इन्स्टंटनेअस पॉवर उर्जा आणि अव्हरेज उर्जा यामधील फरक दर्शवित आहे चला परत येऊ मागिल बघू तर ठराविक सीएमओएस सर्किटमध्ये उर्जा लुप्त होण्याविषयी बोलू आम्ही विद्युत अपव्ययतेचे वर्णन 3 विस्तृत प्रकारात मोठ्या प्रमाणावर करू शकतो डायनॅमिक शॉर्ट सर्किट आणि स्टॅटिक आम्ही या विविध प्रकारच्या शक्तींचे स्रोत काय आहेत आणि याचा परिणाम कमी करण्यासाठी कोणत्या विशिष्ट पद्धती अवलंबल्या आहेत हे आपण पाहू तर आपण हे नंतर पाहू चला डायनॅमिक पॉवर ने प्रारंभ करूया नावासोबतच गतिशील शक्ती ही एक गोष्ट आहे जी सर्किट्सच्या गतिशीलतेवर अवलंबून असते डायनेमिक्सची डेफिनेशन काय आहे काळाबरोबर बदलणारी म्हणजे त्याच्या परिभाषेतून डायनॅमिक पॉवर म्हणजे जेव्हा जेव्हा सर्किट्समधील काही सिग्नल बदलत असतात तेव्हा त्या बदलांमुळे पॉवरचे काही प्रमाणात डिसिपॅशन होते त्याला डायनॅमिक पॉवर डिसिपॅशन म्हणतात तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर ट्रांझिस्टर स्विचसह लोड कॅपेसिटीनेज चार्ज करण्यासाठी आणि डिस्चार्ज करण्यासाठी डायनॅमिक पॉवर आवश्यक आहे तर सीएमओएस इन्व्हर्टरचे अगदी सोपे उदाहरणे पाहू तर येथे माझ्याकडे पीएमओएस ट्रान्झिस्टर आणि एनएमओएस ट्रान्झिस्टर आहेत हे माझे इनपुट आहे ए असे समजा आणि हे आउटपुट आहे f असे समजू तर f ची व्हॅलू हि A चा कॉम्पलिमेन्ट आहे आणि हे व्हीडीडी आहे मी हे सांगत आहे की हे आऊटपुट मी म्हटल्याप्रमाणे इतर गेट्सचे इनपुट चालविते तर आपण असे समजू शकतो की हे लोड कॅपेसिटन्स चालवित आहे आपण लोड कॅपेसिटन्स सी आहे असे समजू तर 0 वरून 1 ची व्हॅल्यू बदलू तेव्हा f ची व्हॅल्यू 1 ते 0 पर्यंत स्विच होईल त्याचप्रमाणे जेव्हा ए हा 0 वर परत जाईल तेव्हा f ची व्हॅल्यू पुन्हा 1 वर जाईल जेव्हा जेव्हा हे आउटपुट नोड f हाय वरुन लो आणि लो वरून हाय पर्यंत बदलते तेव्हा याचा अर्थ असा होतो जेव्हा जेव्हा ते हाय वरून लो बदलतेतेव्हा C डिस्चार्ज होते आणि जेव्हा जेव्हा ते लो वरून हाय वर येते तेव्हा आम्ही म्हणतो की C चार्ज होते आहे आता या सर्किटमध्ये कॅपॅसिटरचा डिस्चार्जिंग मार्ग हा पुल डाउन ट्रान्झिस्टरद्वारे आहे आणि कॅपेसिटरचा चार्जिंग मार्ग हा पुल अप ट्रान्झिस्टरद्वारे आहे तर जसे की आपल्याला सीएमओएस सर्किट माहित आहे ए च्या व्हॅल्यूवर एकतर पुल अप किंवा पुल डाउन अवलंबून आहे हे एक नेटवर्क चालवित आहे तर यावर अवलंबून असलेले सी एकतर डिस्चार्ज होईल किंवा ते चार्ज होईल आता प्रत्येक वेळी जेव्हा कॅपेसिटरचे चार्जिंग डिस्चार्ज होते तेव्हा ते उर्जा वापरते कारण आपल्याला सर्किट थेअरी ची मूलभूत व्याख्या आठवते करंट सी डीव्ही डीटी म्हणून डिफाईन केले जाते तर आपण करेन्ट फ्लोविंग कॅपेसिटरचे प्रॉडक्ट आणि व्होल्टेजच्या बदलाचे दर म्हणून डिफाईन करू शकता म्हणून जेव्हा जेव्हा या प्रकारचा चार्जिंग डिस्चार्ज चालू असेल तेव्हा तेथे करेन्ट फ्लोविंग मध्ये असेल आणि प्रॉडक्ट करेन्ट आणि व्होल्टेजचे पॉवर कॅनझुम्पशन होईल तर या स्लाइडवर परत येऊ तर मी फक्त एका सायकल मध्ये दर्शविले आहे की आपल्याकडे रायसिंग आउटपुट आणि फॉलिंग आउटपुट राईट आहे तर जेव्हा जेव्हा तेथे रायसिंग आउटपुट होते याचा अर्थ असा की आउटपुट नोड चार्ज होत आहे चार्ज म्हणजे कॅपेसिटर व्हीडीडीला चार्ज आकारत आहे तर एकूण चार्ज किती आहे चार्ज हे कॅपेसिटन्स आणि व्होल्टेजचे प्रॉडक्ट आहे तर सी मूलटिप्लाइड बाय व्हीडीडी केला व्हीडीडीला आउटपुट नोड चार्ज करण्यासाठी हे जास्त चार्ज आवश्यक आहे त्याचप्रमाणे जेव्हा आउटपुट 0 वर जाईल लोड कॅपेसिटरला डिसचार्ज टु ग्राउंड आवश्यकता आहे आत्ता असे होऊ शकते की आपण असे समजू की आम्ही काही टाइम पिरियड टी विचारात घेत आहोत आता या कालावधी टी दरम्यान आउटपुट एफ बर्याचदा अप आणि कधी कधी डाऊन जात असेल हे असे होऊ शकते हे सर्किटच्या वर्तनावर अवलंबून असेल आता याचा अर्थ असा झाला तर टीच्या ठराविक इंटर्वल नंतर कॅपेसिटर चार्ज होत राहील आणि बर्याच वेळा ते डिस्चार्ज केले आहे चार्जिंग डिस्चार्जिंग चार्जिंग डिस्चार्जिंग चार्जिंग डिस्चार्जिंग पहा जर मी एफएसडब्ल्यूचे पॅरामीटर डिफाइन केले तर हे स्विचिंगची फ्रिकवेंसी हि एका टाइम पिरियड ला टी आहे जर तुम्ही टी ला मल्टीप्लाय केले एफएसडब्ल्यू सोबत तर या कालावधीत टी मध्ये होत असलेल्या स्विचिंगचा ही काउंट असेल प्रॉडक्ट चा वेळ आणि स्विचिंग फ्रिकवेंसी ला आपण फ्रिकवेंसी ऑफ स्विचिंग एसडब्ल्यू म्हणू शकता

तर हे मी आधीच स्पष्ट केले आहे की आउटपुट स्विचिंगची फ्रिकवेंसी fSW असल्यास ते चार्जिंग आणि डिस्चार्जिंग सायकल हि टी वेळा मध्ये बर्याच वेळा रिपीट होईल आता आपण सर्किटमधील सरासरी डायनॅमिक पॉवरचे कॅल्क्युलेशन कसे करू शकतो ते पाहू आता आमची अशी समजूत आहे की आपल्याकडे असे एक सर्किट आहे जेथे पीरियड टी असतो आणि काही रेटने इनपुट बदलत असते म्हणून मी ते चित्र पुन्हा दर्शवित आहे की मी माझी कॅल्क्युलेशन टी च्या कालावधीत कॉन्सन्ट्रेट केली आहे आणि टी कालावधीत इनपुट किंवा आउटपुट जे काही आम्ही कॉल करू इन्व्हर्टर दोन्ही एकसारखे असेल काही वेळा विशिष्ट संख्या बदलत जाईल तर मी त्याला फ्रिकवेंसी ऑफ स्विच म्हणून कॉल करीत आहे आता आपण हे कॅल्क्युलेशन पाहू तर आम्ही डायनॅमिक पॉवर चे कॅल्क्युलेशन कसे करू प्रत्यक्षात हा ऍव्हरेज पॉवर कॅनसुमशन आहे तर जेव्हा जेव्हा आउटपुट स्विच होते म्हणून वेळ ० आणि टी दरम्यान मी व्होल्टेजेस चे करेन्ट सोबत गुणाकार करतो ही इंस्टंटेनिअस पॉवरची डेफिनेशन आहे तुम्ही T वेळेस ती इंटिग्रेट केली तुम्हाला ऊर्जा मिळेल ऍव्हरेज केल्यास तुम्हाला ऍव्हरेज पॉवर मिळेल व्हीडीडी एक कॉन्स्टन्ट असल्याने आपण ते काढून टाकु तर तुम्हाला असे एक्सप्रेशन मिळेल तर येथून हे कसे मिळते ते पाहू तर आपल्याकडे असे एक्सप्रेशन येते मी हे वर्क करण्यासाठीच आहे तर तुम्हाला व्हीडीडी डिवायडेड बाय टी इंटिग्रल 0 ते टी करेन्ट dt मिळेल आता आपण एक निरीक्षण करूया तर आमचे निरीक्षण म्हणजे करेन्ट व्हॅल्यू हे कॅपेसिटन्सचे प्रॉडक्ट आणि व्होल्टेजच्या बदलाचे दर म्हणून डिफाइन केले जाते जर आपण हे विचारात घेतले तर आयडीडी टी IDD डीटी हे सी डीव्ही बनते तर मी व्हीडीडी बे टी इंटिग्रल सी डीव्ही म्हणून लिहू शकतो आता इंडिपेन्डन्ट व्हेरिएबल व्ही आहे तर व्हीची श्रेणी किती असेल मी 0 ते टी पर्यंत वर्क करीत आहे ते पहा तर हे ० पासून ते किती मी येते प्रश्न चिन्ह लिहित आहे कारण तुम्ही पाहताच या वेळी टी नुसार मी चार्जिंग आणि डिस्चार्जिंग अनेक वेळा घेईन म्हणून प्रत्येक चार्जिंगसाठी मी असे म्हणू शकतो की लोडिंगमध्ये प्रत्येक चार्जिंग 0 ते अंदाजे व्हीडीडीपर्यंत जाईल कॅपेसिटर आणि डिस्चार्ज करण्यासाठी रिव्हर्स व्हीडीडी ते 0 पर्यंत आहे आता अशा प्रत्येक सायकल मध्ये मी हे असे लिहू शकतो व्हीडीडी बाय टी बघा सी डीव्ही हा काहीही नसून सी इंटू व्ही आहे आता हे चार्जिंग व्हीडीडी पर्यंत आहे तर प्रत्येक चार्जिंगसाठी ते सी इंटू व्हीडीडी होईल इतकेच नव्हे तर या टी कालावधीत किती चार्ज होत असेल तर मी म्हणेल की एसडब्ल्यू मल्टिप्लाय बाय टी वेळा केल्यास ते चार्ज होत आहे तर एफएसडब्ल्यू मल्टिप्लाय बाय टी केल्याने हे आपल्याला या कालावधीत किती वेळा चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होत आहे ते देईल तर तुम्हाला या टीद्वारे एफएसडब्ल्यूमध्ये मल्टिप्लाय करावे लागेल हे तुम्हाला एकूण इंटिग्रेट व्हॅल्यू देईल येथे पहा हा इंटिग्रल आपण सेपरेट करू शकतो जसे प्रत्येक सेगमेंट 1 2 3 मध्ये वेगळे करीत आहात म्हणूनच जर आपण त्यास जोडले तर असे बरेच सेगमेंट होतील तर आपण यास याने मल्टिप्लाय करतो आहोत तर आपण एक सिम्पलीफिकेशन केले तर हे किती येते सी व्हीडीडी स्क्वेअर कॅपिटल टी कॅन्सल आऊट आणि एफएसडब्ल्यू डायनॅमिक्स पॉवर राइटसाठी हे अंतिम एक्सप्रेशन आहे तर या एक्सप्रेशनमध्ये देखील हीच गोष्ट दर्शविली गेली आहे शेवटी डायनॅमिक पॉवर ची व्हॅल्यू हि आहे आणि येथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की डायनॅमिक्स पॉवर हे प्रपोषनल टू लोड कॅपेसिटेन्स आहे तर हे कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि त्यासाठी सी प्रपोशनल टू स्कुअर ऑफ व्हीडीडी ची व्हॅल्यू कमी करू म्हणून जर सप्लाय व्होल्टेज कमी करणे शक्य असेल तर ते देखील चांगले होईल आणि अर्थातच ते प्रपोशनल टू सिग्नल स्विचिंग फ्रिकवेंसी आहे तर जर आपण फ्रिकवेंसी कमी करू शकत असाल तर परिणामी लेस डायनॅमिक पॉवर देखील होईल आता डायनॅमिक पॉवरची संकल्पना एक पाऊल पुढे टाकत आपण त्याला अॅक्टिव्हिटी फॅक्टर नावाने डिफाइन करूया आधीच्या एक्सप्रेशन मध्ये पहा आम्ही या एफएसडब्ल्यू बद्दल बोललो जे इनपुट किंवा आउटपुट सिग्नलचे स्विचिंग फ्रिकवेंसी होते आता येथे आपण क्लॉक फ्रिकवेंसीबद्दल बोलत आहोत f ही आपली क्लॉक फ्रिकवेंसी आहे आता आम्ही f ला fSW शी रिलेट करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी एफ f गुणिले पॅरामीटर अल्फा करूया यालाच ऍक्टिव्हिटी फॅक्टर म्हणतात आपणास असे दिसते की काही सिग्नल त्या रेट ने स्टेट बदलू शकतात जे क्लॉकच्या फ्रिकवेंसी प्रमाणे अल्मोस्ट समान असतात कारण ते क्लॉक आहे एजेस ऑफ द क्लॉक हे वेगवेगळया इव्हेंट सर्किट मध्ये करतात परंतु क्लॉकच्या सर्व एजेस सिग्नल स्टेट बदल होण्याची आवश्यकता नाही तर क्लॉकच्या एजेस पैकी फक्त काही अंश प्रत्यक्षात ऍक्टिव्हिटी होईल ज्यामुळे डायनॅमिक पॉवर वापरली जाईल तर आपण अॅक्टिव्हिटी फॅक्टर नावाने काही डिफाइन केले त्याला आपण फ्रिकवेंसी ने मल्टिप्लाय केले कि एफएसडब्ल्यू मिळेल अशाप्रकारे आपण आता एफएसडब्ल्यूचा अंदाज लावतो आपण गेट इनपुटसोबत क्लॉक थेट कनेक्ट करत असल्यास इनपुट तसेच आउटपुट क्लॉकच्या प्रत्येक एजेवर बदलले जाईल तर तिथे आपण अल्फा इकव्वाल टू १ म्हणतो परंतु जर दर क्लॉक सायकल मध्ये एकदा गेट आउटपुट स्विच केले तर एकदा पहा प्रति क्लॉक सायकल किंवा प्रत्येक क्लॉक सायकलमध्ये क्लॉक दोनदा लो ते हाय आणि हाय ते लो स्थानांतरित होत आहे मी असे म्हणत आहे की क्लॉकच्या प्रत्येक 2 ट्रान्झिशन मध्ये आउटपुट एकदा बदलत आहे तर येथे ऍक्टिव्हिटी फॅक्टर अर्धे म्हणून डिफाइन केले आहेत आणि आमच्याकडे काहीतरी सीएमओएस डायनॅमिक गेट्स आहेत मी याबद्दल बोललो नाही सीएमओएस डायनॅमिक गेट्स असे काहीतरी आहेत म्हणा की आपण एक एनओआर कार्यान्वित करू शकता हा पी प्रकारचा ट्रान्झिस्टर आहे तर आपण डायनामिक्स सीएमओएस डायनॅमिक्स लॉजिकमध्ये पाहू आम्ही पुल अप मध्ये बरेच ट्रांझिस्टर वापरत नाही हे आउटपुट आहे हा एक एनओआर गेट आहे तर येथे पुल अप नेटवर्कमध्ये आम्ही वेळ मोजत आहोत येथे फक्त एकच आणि आपण पहात आहात की आपण phi 1 आणि phi 2 वापरत आहात हे 2 फेस क्लॉक सारखे आहे तर ते कसे कार्य करते मी फक्त थोडक्यात सांगतो असे म्हणू या की phi 1 ही असे चालत आहे आणि phi 2 हे असे चालू आहे ते नॉन ओव्हरलॅपिंग आहेत तर जेव्हा phi 1 इकव्वाल टू 1 phi 1 बार 0 असेल आणि हे असे कॅनडाकट होईल तर ते येथे आहे तर आऊटपुट लोड कॅपेसिटन्स येथे असेल हा तुमचा सी आहे म्हणूनच या कालावधीत जेव्हा phi 1 हाय असेल तेव्हा आपण या स्टेजला प्रीचार्ज स्टेज म्हणून कॉल करु या कालावधीत phi 2 हा ० आहे तर हे ट्रांझिस्टर बंद आहे तर कॅपॅसिटन्स हा व्हीडीडीद्वारे चार्ज होत असल्यास ही प्री चार्ज स्टेट आहे परंतु जेव्हा phi हा 2 असेल तर phi 1 हा परत 0 होईल तर हे ट्रान्झिस्टर कॅपेसिटरच्या बाहेर असून आधीच चार्ज केले गेले आहे phi 2 हाय आहे म्हणजे हा कॅनडाकटींग मध्ये असून तो ए आणि बीच्या आधारे हे कॅपेसिटर डिस्चार्ज करू शकते किंवा डिस्चार्ज करू शकत नाही म्हणून आम्ही याला कॉम्प्यूट फेज असे म्हणतो तर phi 1 आणि phi 2 च्या टप्प्यांनुसार आपण अल्टरनेट करू शकता तर ए आणि बी च्या व्हॅल्यू नुसार आउटपुट व्हॅल्यू बदलू शकते किंवा बदलू शकत नाही प्रत्येक वर्स्ट सायकल मध्ये ते दोनदा बदलू शकते प्री चार्ज स्टेटच्या दरम्यान ते 0 वरुन हाय कडे जाऊ शकते पुन्हा कॉम्पुट स्टेट मध्ये ते पुन्हा हाय कडून लो कडे जाऊ शकते तर येथे अक्टचुअल मध्ये नमूद केले आहे की सीएमओएससाठी डायनॅमिक गेट स्विचिंग एव्हरेजली 0 ते 2 वेळा होईल ते एव्हरेज अल्फा च्या इकवॅल टू हाल्फ होते कारण प्रति सायकल 2 वेळा अल्फा म्हणजे अल्फा इकवॅल टू 1 0 म्हणजेच 0 असतो तर एव्हरेज हाल्फ आहे परंतु सीएमओएस स्टॅटिक गेट्ससाठी ऍक्टिव्हिटी फॅक्टर डिझाइनवर बरेच अवलंबून असतात ठराविक व्हॅल्यू 0 1 च्या आसपास आहे म्हणून आपण ऍक्टिव्हिटी फॅक्टर विचारात घेतल्यास आमचे डायनॅमिक पॉवर इकवेशन या स्क्वेअरमध्ये बदलते आपण fSW रिप्लेस करा अल्फा इंटू एफ ने तर येथे अल्फा देखील एक फॅक्टर आहे आता आपण शॉर्ट सर्किट पॉवर पाहू शॉर्ट सर्किट पॉवर जेव्हा सिग्नल ट्रान्झिशन्स चालू असतात तेव्हा सीएमओएस गेटमध्ये हे एक प्रकारचे पॉवर डिसिपॅशन होते कारण ते नियमितपणे थोड्या थोड्या काळासाठी असतात दोन्ही एनएमओएस आणि पीएमओएस नेटवर्क कनंडक्ट करू शकतात याला करोबार करंट असेही म्हणतात आणि आधुनिक दिवसांच्या डिझाइनमध्ये ही शॉर्ट सर्किट पॉवर एकूण उर्जा नष्ट करण्याच्या 20 टक्के इतकी साधने वापरु शकते आणि फ्रँकवेंसी अधिक स्विच केल्याने शॉर्ट सर्किट पॉवर होईल कारण जेव्हा आपण क्लॉक ची फ्रँकवेंसी वाढता तेव्हा ट्रान्झिशन्स फ्रँकवेंसी देखील वाढेल तर हे कसे घडते ते पाहू आम्ही साधे सीएमओएस इन्व्हर्टर घेतो जिथे आपण असे म्हणतो की इनपुट 0 वरुन हाय आणि हाय आणि लो वर जात आहे हे पहा इनपुट 0 ते 1 आणि 1 ते 0 इंस्टंटेनेउस होऊ शकत नाही इकडे एक राइज टाइम आणि फेल टाइम येईल आणि हे इनव्हर्टरचे टिपिकल इनपुट आउटपुट कॅरॅक्टेरिस्टिक कर्व आहे येथे असा एक रिजन आहे जेथे पीएमओएस ट्रान्झिस्टर पूर्णपणे चालू आहे किंवा अंशतः चालू आहे आणि असा रिजन आहे जेथे एनएमओएस ट्रान्झिस्टर पूर्णपणे चालू आहे किंवा अंशतः चालू आहे एक मध्यवर्ती रिजन आहे जेथे ट्रान्सिशन्स खूप वेगवान आहेत व्होल्टेजची एक लहान रेंज ज्या दरम्यान एनएमओएस आणि पीएमओएस ट्रान्झिस्टर दोन्ही चालवित आहेत तर सर्किटचे आउटपुट काय होईल तर ते ० ते १ आणि १ ते ० पर्यंत बदलत आहे म्हणूनच मी व्हीडीडीमधून काढलेल्या करेन्ट ची व्हॅल्यू प्लॉट केल्यास करंट्स ड्ड्रान इन व्हेरी लो पण ट्रान्सिशन चालू असताना येथे एक लहान स्पाइक होईल कारण क्षणातच पुल अप आणि पुल डाउन होत आहे आणि फ्रँकवेंसी ची व्हॅल्यू अधिक असेल तर उजवीकडे येणारे स्पाइक्स वाढतील हा शॉर्ट सर्किट्स करंटचा सौर्स आहे आणि शेवटी आम्ही स्टॅटिक पॉवरबद्दल बोलू स्टॅटिक पॉवर ही अशी एक गोष्ट आहे जी सिग्नल ट्रान्सिशन होत नसताना देखील नष्ट होते हे प्रामुख्याने लिकेज इफेक्टमुळे उद्भवते म्हणूनच ट्रान्झिस्टर बंद असले तरीही काही न घेतल्यामुळे आपण पाहू शकता जंकेशन्स मॉडेल असू शकतात कारण काही रिव्हर्स बायस डायोड काही करत नाही तेथे ड्रेन जंक्शन लिकेज सब थ्रेशोल्ड करंट असू शकते असे बरेच सौर्स आहेत गेट लिकेज या प्रकारच्या प्रभावामुळे थोड्या प्रमाणात करेन्ट सतत फ्लो होत जाईल तर ही लिकेजची शक्ती नेहमीच राहील हे टाळता येत नाही परंतु काही टेक्निकचा वापर करून आपण ते कमी करू शकता म्हणूनच जसे ट्रान्झिस्टर लहान होत आहेततसे मोठ्या आणि मोठ्या संख्येने ट्रान्झिस्टर चिपमध्ये भरले जातातयात स्टॅटिक पॉवर डिसिपॅशन चे एकूण योगदान अधिक महत्त्वपूर्ण होत आहे कारण आता एका चिपमध्ये आपल्याकडे कोट्यवधी ट्रान्झिस्टर अब्जावधी ट्रान्झिस्टर च्या ऑर्डर आहेत प्रत्येक ट्रान्झिस्टर थोडा एनर्जी किंवा पॉवर वापरत आहे सर्व बेरीज करून आपण सर्व अब्ज ट्रान्झिस्टर ताब्यात घेतले तर ते महत्त्वपूर्ण सिग्निफिकन्ट बनू शकते तर मी डिटेल मध्ये जात नाही या लिकेज करेन्ट सब थ्रेशोल्ड लिकेज रिव्हर्स बायस जंक्शन चॅनेल पंच थ्रू ऑक्साईड लिकेज इत्यादींचे बरेच सौर्स असू शकतात तर काही डिझाइन मॅनिप्युलेशनने आपण यापैकी काही नियंत्रित करू शकता तर यापैकी काही टेक्निक्स आपण नंतर पाहू तर यासह आम्ही लो पॉवर डिझाइनवरील प्रास्ताविक व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहोत आमच्या पुढील व्याख्यानात आम्ही काही डिझाइन टेक्निक्स द्वारे पॉवर डिसिपॅशन ला प्रत्यक्षात कसे नियंत्रित करू शकतो याविषयी काही अधिक माहिती पाहू